आता आपण पुढील सबप्रोब्लम म्हणजे फ्लोर प्लानिंग चा विचार करूया तर फ्लोरप्लानिंगद्वारे प्रथम ही प्रोब्लम कशाबद्दल आहे ते पाहूया आता आम्ही काय करण्याचा प्रयत्न करीत आहोत हे टिपिकल व्हीएलएसआय फिजिकल डिझाइन मध्ये पहा आमच्याकडे आमच्या खेळाचे मैदान आहे जे सिलिकॉन फ्लोर आहे जिथे आपल्याला सर्व सर्किट कंपोनंन्ट घालावे लागतात फ्लोर प्लॅनिंग म्हणजे बिलिंडींग प्लॅन ऑफ हाऊस तयार करण्यासारखेच आहे माझ्याकडे माझे सर्किट ब्लॉक्स आहेत माझ्या सिलिकॉन प्लॅनिंग वरील कोणते सर्किट ब्लॉक्स कुठे ठेवायचे याची प्लॅन आवश्यक आहे म्हणूनएकदा मी हे प्लॅनिंग एखाद्या चांगल्या मार्गाने केले की त्यानंतरच्या टप्प्यात फिजिकल डिझाइन प्रोसेसची डिझाइन करणे आणि हँडलिंग हे अधिक सोपे होते कारण एक गोष्ट जी आपण फिजिकल डिझाइन मध्ये लक्षात ठेवतो आम्ही मिलियन कंपोनंन्ट असलेले सर्किट किंवा नेटलिस्ट हँडल करत आहोत म्हणून एकदा आपण या प्रकारचे पार्टीशन प्लॅनिंगची आखणी केल्यावर आपण पार्टीशन यासारखे काहीतरी करू आम्ही प्रॉब्लेम ची जटिलता मोठ्या प्रमाणात कमी करून प्रॉब्लेम स सोप्या उपसमूहांमध्ये पार्टीशन करून आणि नंतर स्वतंत्रपणे एक एक करून हँडल आहोत लेआऊट सरफेसवरील मॉड्यूल्सची अँप्रॉक्सिमेंट लोकेशन फाईंडिंगसाठी फ्लोर प्लॅनिंग ची कन्सर्न आहे आता काही आझमशन सामान्यतः बनविल्या जातात उपलब्ध एरिया उदाहरणार्थ सिलिकॉन फ्लोर शेप रेक्टांगुलर मानले जातेज्या मॉड्यूल्स ठेवण्याचा प्रयत्न करीत होते ते रेक्टांगुलरसाठी देखील सामान्यत चिंतेचे असतात परंतु कधीकधी आपल्याकडे एल मॉड्यूलसारखे इतर शेप ही असू शकतात शेप चे मॉड्यूल आपण हे नंतर पाहू आपण एक डायग्रॅम पाहूया ज्या आपण ज्या प्रॉब्लेम बद्दल बोलत आहोत त्याच्या ओव्हरऑल स्कोपबद्दल आपल्याला अवगत कराल डावीकडील आम्ही काही मॉड्यूल दर्शवितो जी आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि उजवीकडे हा रेक्टांगुलर एरिया हा आपला सिलिकॉन फ्लोर आहे तर हे 5 ब्लॉक आम्ही या प्रमाणे ठेवतो ए बी सी डी ई ब्लॉक करा ही आमची तात्पुरती फ्लोर प्लॅन आहे आता ही आणखी एक गोष्ट जी आपण येथे दर्शवित आहोत ते फ्लोर प्लॅनिंग स्टेज होऊ शकते किंवा नाहीआता खरं तर आपल्या व्याख्यानाच्या अनुक्रमात आपण नंतरच्या प्रॉब्लेम चा विचार करू फ्लोर प्लॅन क्रिएट करण्याव्यतिरिक्त आम्ही एक्सटर्नल पिन किंवा आयओ पॅड ची पोजिशन देखील तात्पुरते फिक्स्ड करीत आहोत जिथून आपले एक्सटर्नल कनेक्शन आउट जातील त्या पोजिशन आणि पॉवर सप्लाय लाईन देखील सॉलिड एज ग्राउंड लाइन दर्शवितात हे डोटेड एज पॉवर सप्लाय लाइन व्हीडीडी दर्शवते तरतुम्ही पाहु शकता की हे खरं तर ग्राउंड आहे आणि व्ही लाईन्स सामान्यत त्याच लेयर मेटल लेयरवर ठेवल्या जातात तर हे ग्राउंड आणि व्हीडीडी हे 2 नेट एंटरसेक्ट होत नाहीतआपण पाहू शकता तरफ्लोअर प्लॅनिंग प्रॉब्लेम चे हे वैशिष्ट्यपूर्ण निराकरण आहे जी पॉवर आणि ग्राउंड प्लॅनिंगसह आहे हे एकंदरीत चिप प्लॅनिंग आहे मी दाखवित आहे परंतु जर आपण येथे व्हीडीडी आणि ग्राउंड प्लॅनिंगचा विचार केला नाही तर आमची फ्लोर प्लॅन फक्त ब्लॉक्स आणि त्यातील प्लॅनिंगवरील त्यांची संबंधित पोजिशन असेल तर आपण नंतर काही उदाहरणेही पाहू प्रोब्लम डेफिनेशन अशी आहे समजा आपल्याकडे ब्लॉक्सची नंबर आहे ज्यांचे एरिया दिले गेले आहेत आणि आणखी एक गोष्ट आहे यापैकी काही ब्लॉक्स फिक्स्ड केले जाऊ शकतात यापैकी काही ब्लॉक्स फ्लेक्सिबल असू शकतात फिक्स्ड म्हणजे मला ब्लॉक्सची विड्थ आणि हाईट माहित आहे परंतु आणखी काही ब्लॉक्स आहेत मला माहित आहे की किती गेट्स किंवा ट्रान्झिस्टर आहेत ज्याचा अर्थ मला एरिया माहित आहे परंतु माझी हाईट आणि विड्थ अद्याप फ्लेक्सिबल आहे तर मी ते अड्जस्ट करू शकते तर माझे एरिया दिले जाते ज्याला फ्लेक्सिबल ब्लॉक्स म्हणतात आणि आस्पेक्ट रेशो वर आपल्या काही लिमिट असू शकतात आस्पेक्ट रेशो म्हणजे विड्थ नुसार हाईटचे पार्टीशीयन तरआइडली सांगायचे तर मला ब्लॉक शेप चे असावे असे वाटतेपरंतु ते थिनर असू शकतेएकतर व्हर्टीकली किंवा हॉरीझॉनटली अलाईन केले जाऊ शकते परंतु त्या आस्पेक्ट रेशोवर आपण लिमिट म्हणून स्पेसिफाय करू शकता हे त्यापेक्षा थिनर असू शकत नाही हाईट ते विड्थ चे रेशो यापेक्षा जास्त किंवा कमी असू शकत नाही आउटपुट प्रत्येक ब्लॉकचे एक्झयाट लोकेशन त्यांची विड्थ आणि हाईट असेल आणि फिक्स्ड ब्लॉकसाठी विड्थ आणि हाईट आधीच माहित आहेत फ्लेक्सिबल ब्लॉकसाठी आपल्याला निराकरण करावे लागेल त्यांचे प्रॉडक्ट त्यांच्या एरियाइतकेच असेल आणि फिक्स्डच ते लिमिटच्या किंवा ri आणि si या आस्पेक्ट रेशो लिमिट असतील उद्देश नक्कीच टोटल लेआउट एरिया मिनिमाइझ करणे आणि तारांची लेन्थ कमी करण्यासाठी क्रिटिकल वायर किंवा क्रिटिकल नेट यासाठी देखील असेल परंतु आपण येथे एक गोष्ट लक्षात ठेवली आहे जरी आम्ही वायरची लेन्थ कमी करण्याबद्दल बोलत आहोत आम्ही फक्त त्याबद्दल बोलत आहोत अवरोधांची तात्पुरती जागा म्हणून आम्ही अद्याप न केलेल्या वायरचे अचूक वायरिंग आम्ही या टप्प्यावर फक्त एक अगदी कोर्स एस्टीमेट बांधू शकतो तर अगदी एस्टीमेटनेही आम्ही असे म्हणू शकतो की माझे क्रिटिकल नेट खूप मोठे होत आहे चला आपण या 2 ब्लॉक्सना एकत्र आणूया त्यांना यासारखे काहीतरी सोबत ठेवा आता आपण प्लेसमेंट प्रॉब्लेमबद्दल नंतर चर्चा करणार आहोत फ्लोअर प्लॅनिंग आणि प्लेसमेंटमध्ये बरीच समानता आहे परंतु काही तंतोतंत डिफरंस देखील आहेत ते काय आहेत ते पाहूया आता मी सांगितल्याप्रमाणे फ्लोर प्लॅनिंग च्या काही ब्लॉक फ्लेक्सिबल नेचर असू शकतो त्या भागावर त्यांचे एरिया ज्ञात आहे परंतु तेथे हाईट आणि विड्थ अद्याप फिक्स्ड केलेली नाहीत आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये पिन देखील आहेत उदाहरणार्थ समजा माझ्याकडे यासारखे फिक्स्ड ब्लॉक आहे तर असे म्हणा हे न्याण्ड गेट शी संबंधित आहे तर माझे 2 इनपुट येथे असू शकतात आणि येथे माझे आउटपुट असू शकते हे फिक्स्ड पिन लोकेशन्स आहेत परंतु माझ्याकडे तेथे फ्लेक्सिबल ब्लॉक असल्यास मला माहित आहे की मला आवश्यक असलेल्या 6 पिन आहेतपरंतु त्यांची एक्झयाट लोकेशन फिक्स्ड नाहीतते फिरू शकतात पिन लोकेशन देखील येथे फ्लेक्सिबल आहेत फ्लोर प्लॅनिंग च्या पिनची नेमकी जागा प्लॅनिंग करताना ते देखील फिक्स्ड केले जाऊ शकत नाहीत आपल्याला पिनची पोजिशन देखील फिक्स्ड करण्याची आवश्यकता आहे परंतु प्लेसमेंट प्रॉब्लेम मध्ये आम्ही असे गृहीत धरतो की सर्व ब्लॉक्सने जॉमेट्रीकल शेप चे वर्णन केले आहे आणि त्यांचे पिन देखील फिक्स्ड आहेत आणि जरी प्लॅनिंगच्या इंटरकनेक्शनसाठी जागा ठेवत नाही परंतु प्लेसमेंटमध्ये आम्ही स्पष्टपणे इंटरकनेक्शनसाठी उदाहरणार्थ उदाहरणाप्रमाणे जागा ठेवतो आता फ्लोर प्लानिंगमध्ये मी असे म्हणू शकतो की माझ्याकडे 3 ब्लॉक्स ए बी आणि सी आहेत जे यासारखे ठेवावे लागतील बी टॉप सी वर आणि ए च्या डावीकडे बी आणि सी परंतु येथे प्लेसमेंटमध्ये मी हे असे स्पेसिफाय करते हा माझा ब्लॉक ए आहे हा माझा ब्लॉक बी आहे हा माझा ब्लॉक सी आहे आणि मी दरम्यान काही जागा आहे इंटरकनेक्शन आहेत हे योग्य प्लेसमेंट प्रॉब्लेम चे आउटपुट आहे तर फ्लोर प्लॅनिंग वरील आणि प्लेसमेंटमध्ये हा मुख्य डिफरंस आहे आणि फ्लोर प्लॅनिंग वरील ची प्रोब्लम हॅण्डल अधिक अवघड आहे कारण आपल्याकडे फ्लेक्सिबल ब्लॉक्सची संकल्पना आहे तरआपल्याकडे ब्लॉकसाठी एरिया आहे तरब्लॉकचे बरेच पॉसिबल शेप असू शकतातआम्हाला कोणत्या एका पर्टिक्युलर शेप अधिक चांगले लेआउटमध्ये अधिक कॉम्पॅक्ट देऊ शकेल हे शोधून काढावे लागेल ही सिम्पल प्रोब्लम नाही परंतु प्लेसमेंटमध्ये कारण सर्व ब्लॉक्सचे शेप आणि शेप फिक्स्ड केले आहेत ही प्रोब्लम अधिक सिम्पल आहे परंतु त्या ठेवण्याव्यतिरिक्त फ्लोर प्लॅनिंग च्या आपल्याला ब्लॉक्सचे आस्पेक्ट रेशियो फ्लेक्सिबल योग्य ब्लॉक्सचे एक्झयाट शेप देखील शोधावे लागतील परंतु आम्ही काही डिझाइन स्टाईलमध्ये पाहूदोन प्रोब्लम भिन्न नाहीत ते समान आहेत फ्लोर प्लॅनिंग च्या तील प्रॉब्लेम चे एक उदाहरण घेऊ तरआम्ही विचार करतो की येथे 5 मॉड्यूल आहेत विड्थ आणि हाईट देण्यात आली आहेत तर हे सर्व फिक्स्ड मॉड्यूल आहेत त्यापैकी काहीही फ्लेक्सिबल नाही तर ए हा एक क्लास मॉड्यूल आहे 1 बाय 1 बी म्हणजे 1 बाय 3 सी म्हणजे 1 बाय 1डी म्हणजे 1 बाय 2 ई म्हणजे 2 बाय 1 या 3 पॉसिबल फ्लोर प्लॅनिंग च्या आहेत आता आपण एक गोष्ट पाहता जरी मला माहित आहे की बी 1 बाय 3 आहे परंतु मी त्यास व्हर्टीकली किंवा हॉरीझॉनटली ठेवू शकतो जी फ्लेक्सिबलता आहे त्याचप्रमाणे डी मी एकतर हॉरीझॉनटली किंवा व्हर्टीकली ठेवू शकतो कारण मला ब्लॉकचा शेप माहित आहेपरंतु मी 90 डिग्रीनी रोटेट केला तर काही हरकत नाही तर माझ्याकडे असलेली फ्लेक्सिबलता रोटेट मी त्याला हॉरीझॉनटली ब्लॉक बनवितो तर असे केल्याने हे 5 ब्लॉक्स अनेक मार्गांनी ठेवता येतील तर आपल्याकडे अनेक अल्टर्नेट फ्लोर प्लॅनिंग वरील असू शकतात तर येथे मुद्दा असा उद्भवतो की एकदा आपल्याकडे दिलेल्या प्रॉब्लेम साठी अनेक प्लॅनिंगवरील प्लॅन तयार केल्या गेल्या की त्यापैकी कोणती इतरांपेक्षा चांगली आहे हे ठरविण्याची मेकॅनिझम आपल्याकडे असावी आम्हाला सर्व अल्टर्नेटपैकी एक सर्वोत्तम फ्लोर प्लॅन निवडावी लागेल हे आपल्याला करावे लागेल आता डिझाईन स्टाईल विशिष्ट विषयांकडे येऊ या याकडे एक क्विक लुक टाकूया फुल कस्टम डिझाइन स्टाईलसाठी आपल्याला आठवते की फुल कस्टम डिझाइन स्टाईलमध्ये ब्लॉक्समध्ये कोणतेही अरबीटरी शेप आणि शेप असू शकतात ते लहान असू शकतात ते मोठे असू शकतात ते स्कयेर असू शकतात ते आयताकृती असू शकतात तर फुल कस्टम डिझाइन स्टाईलसाठी प्लॅनिंगवरील प्लॅनिंग आणि प्लेसमेंट प्रोब्लम दोन्ही चित्रात येतील आणि येथे आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व स्टेपची आवश्यकता आहे परंतु स्टॅंडर्ड सेलसाठी परंतु या सर्व सेलचे शेप फिक्स्ड केले गेले आहेत कारण आपल्याला माहिती आहे की लायब्रेरीतून सेल निवडल्या जातात आणि अन्यथा सेलच्या हाईटवर फिक्स्ड केले जातात परंतु विड्थ भिन्न असू शकते परंतु एकदा मी एखादा सेल सिलेक्शन केल्यानंतर शेप आणि शेप फिक्स्ड केला जाईल आणि तो फक्त या मार्गाने ठेवावा लागतो आपल्याला स्टॅंडर्ड सेल लेआउट मध्ये देखील या सेल फिरवण्याची परवानगी नाही स्टँडर्डसेल साठी फ्लोरप्लानिंग आणि प्लेसमेंट प्रोब्लम सारख्याच आहेत त्या भिन्न सबप्रोब्लम नाहीत म्हणून जेव्हा आपल्याकडे मोठी नेटलिस्ट असेल तेव्हा आपण 2 स्टेप द्वारे जाल प्रथम आपण ग्लोबल पार्टीशीयन कराल आपण संपूर्ण नेटलिस्टला स्मालर पीस मध्ये पार्टीशीयन कराल आणि प्रत्येक पीस ज्यास आपण इंडिपेंडंट रिजन मॅप कराल हे स्टँडर्डसेल ची एक रो असू शकते आपण त्यांना स्टॅंडर्ड सेल च्या एका लाईन घालून प्लेसमेंट पूर्ण केले त्याचप्रमाणे गेट अॅरेसाठी आपल्याकडे लेआउट प्लॅनिंगवरील बरेच गेट पसरलेले आहेत तेथे बरेच गेट आहेत म्हणून जेव्हा आपण फ्लोर प्लॅनिंग वरील प्लॅनिंग सांगाल तेव्हा कुठे ठेवायचे याची आपण प्लॅन करीत आहात जेव्हा आपण प्लेसमेंटबद्दल बोलता तेव्हा आपण गेट कसे ठेवायचे याबद्दल त्याच गोष्टीबद्दल बोलत असता तर गेट अॅरेसाठी फ्लोर प्लॅनिंग आणि प्लेसमेंट देखील एकसारखे आहे ते वेगळे नाहीत तर या 2 प्रोब्लम सारख्याच आहेत ता मी म्हणालो होतो की जेव्हा आपल्याकडे बर्याच अल्टर्नेट फ्लोरची कम्पेर करण्याची प्लॅन असेल तेव्हा आपण काही खर्चाच्या संदर्भात त्यांचे इव्हॅल्युएट करू शकाल तर मग आपण कॉस्टचे इव्हॅल्युएट कसे करूया ते पाहू म्हणूनच हे आवश्यक आहे कारण मी सांगितले होते की फ्लोर प्लॅनिंग प्रॉब्लेम च्या फिजिबल सोल्युशनची नंबर खूप मोठी असू शकते आणि बेस्ट सोल्युशन फिक्स्ड करणे हे कॉम्पुटेशनदृष्ट्या कॉम्प्लेक्सएनपी हार्ड असल्याचे सिद्ध झाले आहे आता जेव्हा आपण एका फ्लोर प्लॅनिंग पेक्षा जास्त योजनांची कम्पेर करता तेव्हा असे बरेच मार्ग आहेत ज्याद्वारे आपण ही कम्पेर करू शकता आपण एकूण एरियाकडे पाहू शकता आपण एकूण वायरची लेन्थ पाहू शकता आपणास एंटर कनेक्शन किती सोपे किंवा किती अवघड होईल याचे इव्हॅल्युएट करू शकता अवरोध एंटर कनेक्शन कॉम्प्लेक्स कशी वेगळी आहे उदाहरणार्थ आपण प्लॅनिंगच्या योजनेत थोडेसे दूर असलेले दोन ब्लॉक्स ठेवू शकता परंतु त्यामधील कनेक्शनची नंबर खूप मोठी आहे तर आपण असे म्हणू शकता की आपली इंटरकनेक्शनची कॉम्प्लेक्स तेथे मोठी असेल मिनिमाइझ डीले क्रिटिकल पार्टसाठी करा जेणेकरून आपण पाहू शकता की ते किती दूर आहेत यापैकी कोणत्याही कॉम्बिनेशन साठी आपण कनेक्ट करू इच्छित पॉईंट एरिया फिक्स्ड करणे कठीण नाही कारण आपल्याला दिसेल की तुमचा एकूण सिलिकॉन फ्लोर आयताकृती स्वरूपाचा आहे तर जर तुमची तुमची चांगली प्लॅनिंगची प्लॅन असेल तर आयताचा शेप कमी होईल तरविड्थ ने मल्टिप्लाइड केलेली हाईट आपले एरिया असेल तर टोटल ओव्हरऑल प्लॅन विड्थ आणि हाईट पाहून आणि प्रॉडक्ट घेऊन आपण आपल्या एरियाचे शेप अगदी सहजपणे मोजू शकता तर एरिया सहज अंदाज केला जाऊ शकतो प्रत्येक कॅन्डीडेटच्या प्लॅनिंगच्या योजनेसाठी आपण एरियाचे मोजमाप सहज करू शकता परंतु वायरची लेन्थ म्हणून मी या टप्प्यावर म्हणालो होतो की तुम्हाला फक्त रफ एस्टीमेट लावण्याची परवानगी आहेकारण या स्टेपवर आपण एकमेकांशी जोडण्यासाठी वेगळी मोकळी जागादेखील ठेवली नाही वायर कसे घालतात हे आपल्याला माहिती नाही आपण फक्त अंदाजे लावू शकता एक लोकप्रिय पद्धत जी वापरली जाते ती म्हणजे मी फक्त या उदाहरणाच्या मदतीने स्पष्टीकरण देत आहे समजा माझ्याकडे या 3 आयतांनी दर्शविलेले 3 ब्लॉक आहेत तर मी येथे असे गृहीत धरत आहे की या प्रत्येक ब्लॉकमध्ये अनेक पिन असू शकतात ज्यास इतर 2 ब्लॉक्समध्ये इतर अनेक पिनशी जोडणे आवश्यक आहे तर आम्ही असे मानतो की सर्व पिन मर्ज झाल्या आहेत आणि ब्लॉक्सच्या केंद्रांवर राहतात समजा ही ब्लॉक सेंटर आहेत मी असे मानतो की पिन ब्लॉक्सच्या केंद्रांवर राहत आहेत आणि मी मोजतो की या ब्लॉक आणि हा ब्लॉक दरम्यान किती इंटरकनेक्शन लाईन आहेत ब्लॉक आय आणि ब्लॉक जे दरम्यान किती इंटरकनेक्शन आहेत आणि dij हे डिस्टन्स आहे डिस्टन्स मी मॅनहॅटन डिस्टन्स म्हणून मोजले जाते मॅनहॅटन डिस्टन्स काय आहे समजा मला यासह एखादा पॉईंट जोडायचा असेल तर मॅनहॅटन डिस्टन्स म्हणजे आपण व्हर्टीकली दिशेने जाल तर आपण हॉरीझॉनटली जा तर हे y अधिक x मॅनहॅटनचे डिस्टन्स हे एक्स प्लस y आहे तर या पॉइंट्सचे कोऑर्डिनेट आपल्याला माहित असलेल्या एंटर कनेक्शनच्या वायरची नंबर दिल्यास आपण मॅनहॅटनच्या सहज डिस्टन्स कॅल्कुलेट करू शकता म्हणून या मार्गाने आपल्याकडे अगदी कोर्से एस्टीमेट येऊ शकतो ब्लॉकच्या प्रत्येक पेर दरम्यान किती ब्लॉक्सच्या दरम्यान मॅनहॅटनच्या डिस्टन्सने मल्टिप्लाय केले आहेत ते किती कनेक्शन आहेत हे आपण पाहता वायरिंगच्या लेन्थचावायरिंगच्या टोटल लेन्थचा हा एक अगदी एस्टीमेट असेल आणि एकूण कोस्ट एस्टीमेट करतो आपण एरियाची काही वेटेड सम आणि लेन्थ म्हणून करू शकता आता हे अवलंबून आहे की आपले एरिया अधिक महत्वाचे असू शकते आपण डब्ल्यू 1 ला जास्त वेट देऊ शकता परंतु आपल्या इंटरकनेक्शनची लेन्थ कमीतकमी महत्त्वाची आहे आपण डब्ल्यू 2 ला हाय लेन्थ देऊ शकता तर हे डब्ल्यू 1 डब्ल्यू 2 यूजरद्वारे स्पेसिफाय केले जाऊ शकते आता फ्लोर प्लॅनच्या गुडनेस एस्टीमेट लावण्याचा आणखी एक मार्ग आहे ही आहे मेजरींग डेड स्पेस डेड स्पेस म्हणजे फ्लोर प्लॅनच्यातील रिक्त जागा जसे की आपणास या फ्लोर प्लॅनचे एकूण एरिया माहित आहे आणि आपण विड्थ ने हाईट गुणाकार करुन एस्टीमेट लावू शकता आणि तेथे इंडिजुअल ब्लॉक आहेत तर तुम्ही ब्लॉक्सच्या एकूण एरियाची सम घ्या तर आपल्याला ब्लॉक्सचे एरिया मिळतील जर आपण ए पासून वजा केले तर तुम्हाला तथाकथित अनक्युपिड स्पेसचे एरिया मिळेल ज्यास कधीकधी डेड स्पेस म्हणतात तर A ने डिव्हाईड केल्यासजर तुम्ही परसेन्टेज कॅल्कुलेट केली तर याला कधीकधी तुम्ही डेड स्पेस परसेन्टेज असे संबोधता कधीकधी एरियाऐवजी आम्ही असे म्हणू शकतो की आम्हाला डेड स्पेसची परसेन्टेज कमी करायची आहे डेड स्पेसची परसेन्टेज कमी करणे म्हणजे आपण एरिया कमी करत आहात याचा अर्थ असाच आहे म्हणून प्रोब्लम समान आहेत आता आपण फ्लोर प्लॅनिंग वरील रिप्रेझेन्ट कसे करू शकता ते पाहूया सलायसिन्ग स्ट्रक्चर ही करण्याचा एक कॉमन वे आहे ते काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूया स्ट्रिंग स्ट्रक्चर म्हणजे ते आयताकृती डिसेक्शन करण्यासारखे आहे जसे समजा माझ्याकडे फ्लोर प्लॅन आहे असे समजातेथे बरेच ब्लॉक्स आहेत डिसेक्शन म्हणजे मी प्लॅनिंगची प्लॅन एकतर व्हर्टिकल लाईन किंवा अशा हॉरीझॉन्टल लाईन कट करू शकतो मी त्यास दोन पार्टमध्ये कट करू शकते ज्यास डिसेक्शन म्हणतात एकदा मी डिसेक्शन केले की मी प्लॅनिंगची प्लॅन योग्यरित्या 2 स्मालर फ्लोर प्लॅनमध्ये डिसेक्शन आहे स्लाइसिंग स्ट्रक्चर आपल्याला बेसिक ब्लॉक येईपर्यंत वारंवार फ्लोर प्लॅनिंग ची कशी स्लाइस करावी ते सांगते तर तो स्लाइसिंग ट्री ही अशी आहे की जी त्या स्लाइसिंग स्ट्रक्चर स्पेसिफाय करते मी काही उदाहरणे दाखवीन स्लाइसिंग ट्री बायनरी ट्री शिवाय दुसरे काहीच नाही प्रत्येक स्टेपवर एक स्लाइस आहे हॉरीझॉन्टल स्लाइस किंवा व्हर्टिकल स्लाइस करत आहात या बायनरी ट्रीमध्ये व्हर्टेक्स किंवा नोड एकतर व्हर्टिकल कट V द्वारे रिप्रेझेन्ट करतात व व हॉरीझॉनटली कट दर्शविते एच द्वारे दर्शविलेले आहे नंतर आपण पाहु शकतो की तिसर्या प्रकारचे व्हर्टेक्स तिथे देखील असू शकतातज्याला व्हील म्हणतात फ्लोर प्लॅनिंग च्या योजनांसाठी ज्या स्लाइस शकत नाहीत हे आपण थोड्या वेळाने पाहू आणि ट्री लीफ आपल्याला बेसिक ब्लॉक जे फ्लोर प्लॅन ठेवू इच्छित असलेले ब्लॉक्स दर्शवितात आपण एक उदाहरण घेऊ समजा माझ्याकडे फ्लोर प्लॅनिंग ची असा प्लॅन आहे जसे की ए बी सी डी ई एफ येथे 6 ब्लॉक्स आहेत ज्या फ्लोर वर अशा प्रकारे ठेवल्या आहेत आता डावीकडील हे ट्री एक पॉसिबल स्लायसिंग काढणारे ट्री दर्शवते हे कसे होते ते पाहू या लीफ साईड सुरवात करू ef हे एका व्हर्टेक्स V ने जोडलेले आहे ज्याचा अर्थ e आणि f हे व्हर्टिकल लाईनने पार्टीशीयन केले आहे ही संपूर्ण गोष्ट ही संपूर्ण आयत ef d दर्शवते आणि ही संपूर्ण आयत एका ने जोडलेली आहे क्षैतिज रेखा डी आणि ही संपूर्ण आयत या एका हॉरीझॉन्टल लाईनने जोडली आहे ही संपूर्ण गोष्ट आणि सी दुसर्या हॉरीझॉन्टल लाईनने जोडलेली आहेत ही संपूर्ण गोष्ट आणि सी दुसर्या हॉरीझॉन्टल लाईनने जोडलेली आहेत आणि दुसरी बाजू अब हॉरीझॉन्टल लाईन जोडली आहे ही संपूर्ण गोष्ट व्हर्टिकल द्वारे जोडलेली आहे या फ्लोरप्लानचे रिप्रेझेन्ट या सारख्या स्लाइसिंग ट्री द्वारे केले जाऊ शकते आपण तपासू शकता हे एक स्लाइसिंग ट्री देखील आहे जे सेम फ्लोर प्लॅन रिप्रेझेन्ट करते तर हे सी आणि डी प्रत्यक्षात इंटरचेन्ज केलेले आहेत कारण आपण पाहू शकता की दोन हॉरीझॉन्टल स्लाइस आहेत म्हणून एकतर आपण प्रथम हा स्लाइस करा काही डिफरंस पडत नाही तर आपण प्रथम हे डी आणि नंतर सी किंवा सी प्रथम आणि नंतर डी करा काही डिफरंस पडत नाही तर दिलेल्या फ्लोर प्लॅनिंग च्यासाठी एकापेक्षा जास्त स्लाइसिंग ट्री शक्य आहेत स्लाइसिंग ट्री ला कॉम्पॅक्ट पद्धतीने रिप्रेझेन्ट केले जाऊ शकते ज्याला पोलिश एक्सप्रेशन म्हटले जाते ज्याला पोस्टफिक्स एक्सप्रेशन देखील म्हटले जाते आता पोलिश एक्सप्रेशन म्हणजे काय आम्ही नंतर त्याचे स्पष्टीकरण देऊ परंतु इथे मी थोडक्यात याबद्दल सांगेन जेव्हा आपल्याकडे असे नोड असेल तर आपण ई आणि एफ कोठे आहात हे व्ही सांगेल पॉलिश नोटेशनमध्ये आम्ही प्रथम म्हणून ते व्यक्त करतो आम्ही रूट व्ही नंतर लीफ 2 ब्लॉक्स लिहितो समजा माझ्याकडे आणखी एक आहे हा एच येथे आहे हे येथे जोडले आहे आणि येथे आणखी एक ब्लॉक जोडलेला आहे तर मी एक आणि ही संपूर्ण गोष्ट लिहीन ही संपूर्ण गोष्ट या संपूर्ण गोष्टीचे रिप्रेझेन्ट करते एच नंतर संपूर्ण गोष्ट एच तर हे पॉलिश बेसिक आयडिया लिहिण्यामागील आहे जेव्हा आपल्याकडे असे कोणतेही ट्री असेल तेव्हा आपण इक्विव्हॅलेंट पॉलिश लिहू शकता मी हे चांगले दर्शवितोV येथे व्हर्टिकल लाईन दर्शवित आहे आणि HI हॉरीझॉन्टल लाईन द्वारे दर्शवित आहे अब हॉरीझॉन्टल लाईन अब हॉरीझॉन्टल लाईन येथे दुसर्या बाजूस ef व्हर्टिकल लाईन तुम्हाला ef नंतर व्हर्टिकल लाईन दिसते डी नंतर ही गोष्ट क्षैतिज रेखा d ही गोष्ट त्यानंतर हॉरीझॉन्टल लाईन c ही संपूर्ण गोष्ट त्यानंतर व्हर्टिकल लाईन c ही संपूर्ण गोष्ट त्यानंतर व्हर्टिकल लाईन हे आपण नंतर पुन्हा समजावून सांगू परंतु अशाच प्रकारे आपण पॉलिश नोटेशन मध्ये लेआउट व्यक्त करू शकतो

आता हे फ्लोरप्लानचे उदाहरण आहे आपण पाहू शकता येथे आमच्याकडे काही ब्लॉक्स आहेत जे खूप छान ठेवले आहेत परंतु आपण ते स्लाईस शकत नाही जसे आपण पाहू शकता की आपल्याकडे सतत व्हर्टिकल किंवा हॉरीझॉन्टल स्लाइस असू शकत नाहीत ज्या पार्टीशीयन करू शकतात ही प्लॅनिंगची प्लॅन हे असे आहे ज्यास नॉन स्लाईसेबल फ्लोर प्लॅन म्हणतात आणि या फॅशनमध्ये देणारं या ब्लॉक्ससारख्या टोपोलॉजीला याला व्हील म्हणतात फ्लोर प्लॅनच्या वर्णन 5 चाइल्ड नोड्ससह व्हर्टेक्सद्वारे केले जाते जसे की आपण म्हणता की हे या फ्लोर प्लॅन एक व्हील आहे d c f e g c d e f g तर सी डी ई एफ जी व्हील प्रतिनिधित्व करते परंतु एकदा आपण त्यास व्हील म्हणून डिफाइन केल्यावर उर्वरित स्लाईस करता येईल आपल्याकडे येथे स्लाइस असू शकेल आपण येथे स्लाइस घेऊ शकता आणि आपण हे स्लाइस करू शकता आपल्याकडे ए बी असू शकेल आपल्याकडे स्लाइस असू शकेल व्हर्टिकल हा आणि आपल्यास व्हर्टिकल स्लाईस असेल तर आपल्याकडे हॉरीझॉन्टल स्लाइस हॉरीझॉन्टल स्लाइस असू शकतात तर आपल्याकडे हे असू शकते हे एक कंपॉजिट ट्री आहे ज्यात हॉरीझॉन्टल आणि व्हर्टिकल काप तसेच हे व्हील आहे आणि शेवटी मी फ्लोर प्लॅनिंग च्या आराखडय़ाकडे लक्ष देईन जे ग्राफचे रिप्रेझेन्ट देखील आहे तर येथे फ्लोर प्लॅन एक नव्हे तर दोन ग्राफ द्वारे दर्शविली गेली आहे डायरेक्टटेड अॅसायक्लिक ग्राफचा अर्थ असा आहे की एजवर काही एर्रो आहेत तर एका ग्राफला हॉरीझॉन्टल पोलर ग्राफ म्हणतात तर दुसर्यास व्हर्टिकल पोलर ग्राफ म्हणतात उदाहरणार्थ हॉरीझॉन्टल पोलर ग्राफ साठी व्हर्टेक्स एक व्हर्टेक्स व्हर्टिकल चॅनेलचे रिप्रेझेन्ट करेल आणि एज हे सूचित करेल की दोन चॅनेल ब्लॉकच्या दोन विरुद्ध बाजूस आहेत एक एज वेट ब्लॉकची विड्थ दर्शवेल हे समजावून सांगण्यासाठी एक उदाहरण घेऊ

हे उदाहरण घेऊ तर हा लेआऊट किंवा फ्लोर प्लॅन आहे हा हॉरीझॉन्टल पोलर ग्राफ आहे हॉरीझॉन्टल दिशेने आपल्याला हे व्हर्टेक्स दिसतात व्हर्टेक्स काय सूचित करतात व्हर्टेक्स प्रत्येक ठिकाणी आपल्या दिशेला व्हर्टिकल लाईन दर्शवितात येथे माझ्याकडे व्हर्टिकल लाईन आहेत येथे या ब्लॉकमध्ये येथे माझ्यास व्हर्टिकल लाईन आहेत येथे माझ्याकडे व्हर्टिकल लाईन आहेत येथे या ब्लॉकमध्ये येथे माझ्याकडे आहे व्हर्टिकल लाईन येथे आणि शेवटी माझ्याकडे येथे व्हर्टिकल लाईन आहेत त्याचप्रमाणे दुसर्या दिशेने माझ्याकडे व्हर्टिकल पोलर ग्राफ असू शकतो जिथे मी हॉरीझॉन्टल लाईन पाहतो माझ्याकडे येथे एक हॉरीझॉन्टल लाईन आहे एक येथे आहे येथे एक आहे एक येथे आहे आणि एक ही संपूर्ण गोष्ट आणि हे वेट जसे की वेटसारखे आहे हे पहा आणि हे तेथे एजने जोडलेले आहेही एजआणि ही एज एका ब्लॉकद्वारे जोडलेली आहे आणि या ब्लॉकची हाईट या एजचे वेट असेल या नोड आणि हा नोड दरम्यान हा ब्लॉक आहे तर या ब्लॉकची हाईट या वेटचे असेल हे आणि हे या ब्लॉकची हाईट या वेटची असेल त्याच दिशेने ही संपूर्ण लाईन तेथे आहे संपूर्ण विड्थ चे वेट हे असेल तर हे दोन ग्राफ आपण हे तपासू शकता की आपल्याला हे दोन ग्राफ या दोन ग्राफमधून दिले असल्यास आपण या फ्लोर प्लॅनिंग वरील योजनेची रिकन्स्ट्रक करू शकता तर पोलर ग्राफ बनवण्याचा हा देखील एक वे आहे आता आपण फ्लोर प्लॅनिंग वरील प्लॅनिंग अल्गोरिदम पाहुयाप्लॅनिंगचे प्लॅनिंग प्रत्यक्षात कसे केले जाऊ शकते तर आता हे लेक्चर 8 संपवतो तर आता पुढचे व्याख्यान आपण फ्लोर प्लॅनिंग च्या साठी अल्गोरिदम बघू